आय पी सेंटर चे तिसरे कार्य नोंदणी विषयक आहे काही प्रकारच्या बौद्धिक संपदाची जसे की आपण मागेच पाहिले आहे औपचारिक नोंदणी करणे गरजेचे नसते त्यांची निर्मिती आणि प्रकाशन झाले कि ते संरक्षित होतात तर काही बौद्धिक संपदा जसे की ट्रेडमार्क्स आणि डिझाईन्स यांची नोंदणी करणे आवश्यक असते पेटंट मान्यता मिळविण्यासाठी बौद्धिक संपदा ची नोंदणी करणे आवश्यक असते पेटंट फाईल करण्यापूर्वी काही टप्प्यांची पूर्तता करणे आवश्यक असते ज्यांना आय पी सेंटर द्वारे पूर्ण केले जातात त्यातील पहिली पायरी म्हणजे कार्यान्वित प्रकटीकरण प्राप्त करणे होय यासंबंधीची माहिती आपण मागच्या आठवड्यात घेतली आहे इंनव्हेन्शन डिस्क्लोजर फॉर्म किंवा आय डी एफ फाईल केल्यानंतर त्यावर आधारित पेटंटयोग्यता शोध अहवाल जारी केला जातो त्यावरून बौद्धिक संपदा कार्यालयाद्वारे घेण्यात येणाऱ्या चाचणी मध्ये पेटंट टिकेल की नाही याचा अंदाज येतो त्याआधारे मग पेटंट संदर्भात तात्पुरत्या स्वरूपाची माहिती सादर करायची की पूर्ण माहिती सादर करायची याचा निर्णय आय पी सेंटर घेत असते काही प्रकरणांमध्ये तात्पुरत्या स्वरूपाच्या पेटंटसाठी अर्ज करणे फायद्याचे ठरते हे आपण पूर्वी पाहिले आहे तर काही प्रकरणांमध्ये कायम स्वरूपाच्या पेटंटसाठी अर्ज करणे फायद्याचे ठरते तसेच परदेशी बाजारपेठांमध्ये पेटंट फाईल करायचे का आणि असे करायचे असल्यास PCT अर्जाद्वारे करायचे की परंपरागत अर्जाद्वारे करायचे याचाही निर्णय घ्यावा लागतो आय पी सेंटरची नोंदणी संदर्भातील ही कार्ये आहेत बौद्धिक संपदेचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याचे कार्यही आय पी सेंटरला करावे लागते यासाठीचे मुख्य कार्य म्हणजे नोंदी ठेवणे होय नोंदणी केलेल्या सर्व बौद्धिक संपदा च्या नोंदी ठेवल्या जातात ज्याद्वारे विहित कालमर्यादेत पुनरनोंदणी केली जाऊ शकते जर नोंदणी केलेल्या पेटंटला व्यावसायिक मूल्य मिळत नसेल तर अशा पेटंटची पुनरनोंदणी करण्याचा काही फायदा नसतो या स्थितीत असे पेटंट रद्द करण्यासाठी प्रक्रिया केले जाते त्याच्या पुनरनोंदणी ची फी भरली जात नाही ज्यामुळे त्यास रद्द समजण्यात येते तसेच काही कारणांमुळे शोधाचे पेटंट फाईल केले गेलेले असेल परंतु त्या पेटंटला व्यावसायिक मूल्य प्राप्त होत नसेल किंवा त्यांनी केलेला दावा खरा ठरत नसेल तर असा अर्ज काढून घेतला जाऊ शकतो तेव्हा बौद्धिक संपदा चे फायलिंग करण्याच्या प्रक्रिये दरम्यान अनेक प्रकारच्या नोंदी ठेवणे आवश्यक असते जेव्हा विद्यापीठामध्ये बौद्धिक संपदा फायलिंग करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते तेव्हा त्याच्या नोंदी ठेवण्यासाठी सॉफ्टवेअर सारख्या साधनांची आवश्यकता असते आय पी सेंटर ना बौद्धिक संपदा च्या नोंदी ठेवणे आणि त्यांचे नियोजन करणे यासोबतच पूर्वी पेटंट मान्यता मिळालेल्या शोधांच्या परवान्याच्या नोंदी ठेवण्याचेही कार्य करावे लागते परवाने हे विशिष्ट प्रकारचे किंवा अविशिष्ट प्रकारचे असू शकतात अविशिष्ट परवान्यांमधील एक प्रकार जो विद्यापीठ हाताळतात तो म्हणजे ओपन लायसनसिंग मॉडेल होय याद्वारे उद्योग क्षेत्रातील लोकांना शोधाचा वापर करण्याची परवानगी दिली जाते मात्र जेव्हा त्या शोधांचे व्यवसायीकरण केले जाते किंवा त्याद्वारे महसूल प्राप्त केले जाते तेव्हा त्यातील हिस्सा विद्यापीठांना दिला जातो तसेच एखाद्या विशिष्ट तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध पेटंट धारक एकत्र येतात आणि त्यांच्या पेटंटचा एक गट तयार करतात आणि त्याद्वारे परस्पर संमतीने एकमेकांचे पेटंट परवाने वापरण्याचा ठराव करतात बौद्धिक संपदा चे नियमन करणे आणि परवान्यांचे नियमन करणे यापुढे जाऊन आय पी सेंटर्सना बौद्धिक संपदा विषयी उद्भवणाऱ्या कायदेशीर खटल्या संदर्भातही कार्य करावे लागते पेटंट कायद्याद्वारे संरक्षीत तुमच्या तंत्रज्ञानाचा वापर अवैध रीतीने कोणी करत असेल तर त्यास त्यापासुन प्रतिबंध करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याच्यावर खटला दाखल करून न्यायालयामार्फत मनाईहुकूम प्राप्त करणे होय हे दोन पद्धतीने करता येते एक म्हणजे तुमचे तंत्रज्ञान वापरणार्या व्यक्तीस असा वापर न करण्याची सूचना देऊन त्यास हे लक्षात आणून देणे की तो वापर करीत असलेले तंत्रज्ञान तुम्हाला प्राप्त झालेल्या बौद्धिक संपदा हक्क कायद्याअंतर्गत संरक्षित आहे संबंधित व्यवसायिकास हा निर्णय घ्यावा लागतो की अवैधरित्या संरक्षित तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या व्यक्तीस प्रथम सूचना द्यायची की त्याच्या विरोधात न्यायालयांमध्ये उल्लंघन खटला दाखल करायचा परंतु न्यायालयांमध्ये उल्लंघन खटला दाखल करण्याचे प्रमाण बरेच कमी आहे त्याऐवजी आय पी सेंटरच्या माध्यमातून तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर करू शकता ज्याद्वारे संबंधित व्यक्तीस संरक्षित तंत्रज्ञानाचा अवैधरित्या वापर करण्यापासून प्रतिबंधित करता येऊ शकते आय पी सेंटरच्या अंमलबजावणी विषयक कार्यांचा हा एक भाग आहे हे आपण आता पहिले आहे की शोधामधून विकसित होणाऱ्या वस्तू व सेवांना बौद्धिक संपदा हक्क द्वारे संरक्षित करणे गरजेचे आहे परंतु संशोधनाचे निष्कर्ष हे संशोधन प्रक्रियेमध्ये गुंतविलेला वेळ इतर संसाधने आणि कौशल्य यांचा परिणाम म्हणून आलेले असणे आवश्यक आहेत तेव्हा संशोधन प्रक्रियेमध्ये आवश्यक ती गुंतवणूक केलेली नसेल तर त्यातून येणाऱ्या परिणामांचे बौद्धिक संपदा हक्क कायद्यांतर्गत संरक्षण करणे अवघड जाते तुमच्या असे लक्षात येईल आय पी सेंटर स्थापन करण्याविषयी पेटंट फाईल करण्याविषयी तसेच तुम्ही फाईल केलेल्या मान्यता मिळालेल्या आणि व्यवसायीकरण केलेल्या पेटंटची संख्या सादर करण्या विषयी विविध माध्यमांद्वारे आग्रह केला जातो पण त्याचबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे की संशोधन क्षेत्रामध्ये भरीव प्रमाणात गुंतवणूक करणे तितकेच आवश्यक आहे विद्यापीठांमध्ये संशोधन क्षेत्रात कार्य केले जात आहे आणि बौद्धिक संपदा क्षेत्रा विषयी जागरूकता निर्माण करण्यात आल्यामुळे विद्यापीठांमध्ये संशोधन संस्कृती वाढीस लागली आहे नवशोधांना व नवतंत्रज्ञानाला बौद्धिक संपदा हक्क अंतर्गत प्रोत्साहन दिले जात असल्यामुळे याचा सकारात्मक परिणाम संशोधन कार्यावर दिसून येत आहे तेव्हा संशोधनामध्ये वेळ संसाधने आणि कौशल्य यांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे याची जाणीव होत आहे संशोधनाच्या द्वारे विकसित होणाऱ्या बौद्धिक संपदेचे संरक्षण बौद्धिक संपदा हक्क कायदा द्वारा केले जाते बौद्धिक संपदा अनेक ठिकाणी आणि अनेक मार्गाद्वारे निर्मित केली जाऊ शकते संशोधनाच्या प्रकाशनपूर्व पीएचडी प्रबंधा द्वारे सल्ला प्रकल्पांद्वारे उद्योगा सोबतच्या संयुक्त उद्यमा द्वारे विविध संस्थांमधील परस्पर सामंजस्य करारा द्वारे आणि संशोधन केंद्रांच्या द्वारे बौद्धिक संपदा ची निर्मिती व विकास होऊ शकतो त्यामुळे या आणि यासारख्या सर्व ठिकाणे ज्यातून बौद्धिक संपदा ची निर्मिती होऊ शकते त्याचे नियमन आय पी सेंटरद्वारे केले जाऊ शकते तेव्हा आय पी सेंटर ची उद्दिष्टे काय आहेत आय पी सेंटरचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे संशोधनाचे व्यवसायीकरण करणे होय परंतु काही परिस्थितीमध्ये प्रत्यक्षात संशोधन घडून येत नाही परंतु प्राध्यापक किंवा विद्यार्थ्यांच्या द्वारे एखाद्या विषयावर काम सुरू असते आणि आय पी सेंटर त्यातील संशोधन क्षमता ओळखून त्यास योग्य ते सहकार्य करते तेव्हा आय पी सेंटर ची उद्दिष्टे सुस्पष्ट व व्यापक करण्यासाठी आयपी सेंटरच्या कार्य व ध्येयधोरणा संदर्भात स्पष्ट अशी मार्गदर्शक तत्वे निश्चित करणे गरजेचे आहे या सर्व बाबी ज्या दस्तऐवजाद्वारे लिखित स्वरूपात आणल्या जातात त्यास आय पी पॉलिसी इंटलेक्चुअल प्रॉपर्टी पॉलिसी किंवा इंटलेक्च्युअल प्रोपर्टी राइट्स पोलिसी असे म्हणतात तेव्हा बौद्धिक संपदा धोरण काय असते आणि त्याचा संस्थाशी काय संबंध असतो हे आपण पाहू या धोरणाच्या द्वारे एखाद्या संस्थेतील संशोधनाच्या प्रयत्नांचे सुसूत्रीकरण केले जाते एखाद्या संस्थेमध्ये अनेक विभाग असू शकतात त्या विभागाद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प आणि संशोधन कार्य केले जाते या सर्व कार्याचे सुसूत्रीकरण इंटलेक्चुअल प्रॉपर्टी पॉलिसीच्या माध्यमातून केले जाते या पॉलिसी च्या माध्यमातून त्या संस्थेतील सर्व घटकांना संशोधन कार्याच्या सहभागातील फायद्याबाबत अवगत केले जाते हे त्यांच्या लक्षात आणून दिले जाते की त्यांनी केलेल्या शोधाचे जर व्यवसायीकरण केले गेले तर त्यातून अर्जित होणाऱ्या महसुलातील हिस्सा त्यांना विभागून दिला जाऊ शकतो हे धोरण लिखित स्वरूपात आणले जाऊन ते दस्तऐवज विद्यापीठातील सर्व घटकांना उपलब्ध करून दिले जाऊ शकते जेणेकरून संशोधन आणि त्याचे व्यवसायीकरण याबाबतीत सर्वजण एकसमान पातळीवरून विचार करू शकतील या धोरणामुळे आय पी सेंटर ची उद्दिष्टे आणि संस्थेची उद्दिष्टे एकरूप होण्यास मदत होईल उच्च शिक्षण संस्थांची उद्दिष्टे अध्यापन आणि संशोधन अशी आहेत आणि बौद्धिक संपदा धोरणाच्या द्वारे आय पी सेंटरच्या उद्दिष्टांचा त्यासोबत समन्वय साधता येईल उच्च शिक्षण संस्थांची ध्येयधोरणे व उद्दिष्टे आणि आय पी सेंटरची ध्येय धोरणे व उद्दिष्टे सुसंगत असली पाहिजेत आय पी पॉलिसीमध्ये याबाबतीत स्पष्टता असली पाहिजे संशोधनाच्या संख्यात्मक व गुणात्मक परिणामांवर आय पी पॉलिसीचा प्रभाव पडतो कारण पॉलिसी ह्या भविष्यकाळातील पथदर्शक बाबी समजल्या जातात पॉलिसी अंतर्गत संशोधन कार्यातील चांगल्या क्रियांना शोधून उत्तेजन देण्याचा अंतर्भाव केलेला असतो आय पी पॉलिसीमध्ये जेव्हा संशोधनाला बळकटी देण्यासाठी पेटंट फाईल करण्याचे उद्दिष्ट ठरविले जाते आणि त्याचे व्यवसायीकरण करून त्याद्वारे मिळणारा महसूल संशोधकांमध्ये वितरित करण्याचे नमूद केलेले असते तेव्हा या दस्तऐवजा मुळे संशोधकांना आपल्या संशोधना च्या गुणात्मक आणि संख्यात्मक परिणामांविषयी विचार करण्यास उत्तेजन मिळते पॉलिसी दस्तऐवजा द्वारे आय पी सेंटरच्या ध्येयधोरणा चे दिग्दर्शन होत असते आय पी सेंटर द्वारे ज्या सेवा पुरविल्या जातात त्यांना संस्थेमार्फत तोपर्यंत पूर्णतः अनुदानित केलेले असते जोपर्यंत व्यवसायीकरणा द्वारे आय पी सेंटर महसुलाची प्राप्ती करण्यास सुरुवात करत नाहीत तसेच रोजगार निर्मिती च्या माध्यमातून आय पी सेंटर संस्थेच्या आर्थिक विकासामध्ये भर घालते आय पी सेंटरमध्ये विकासाच्या खूप संधी असतात तसेच विद्यापीठ आणि उद्योगक्षेत्र यांच्यातील समन्वय केंद्र म्हणूनही आय पी सेंटर कार्य करते आय पी सेंटरचे धोरणात्मक कार्य म्हणजे संशोधकांना त्यांच्या संस्थेअंतर्गत त्यांनी विकसित केलेल्या शोधाना उद्योगक्षेत्रांना हस्तांतरित करून त्याचे व्यवसायीकरण करण्यासाठी सेवा व सहाय्य पुरविणे ग्राहक विकास आणि सार्वजनिक फायदा ही होत आय पी सेंटरचे हे विस्तृत प्रमाणावर शब्दबद्ध केलेले ध्येयधोरण होय परंतु आय पी सेंटरद्वारे ही महत्त्वाची कार्ये पार पाडली जातात आय पी पॉलिसीमध्ये अजून एका महत्त्वाच्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला असतो ती म्हणजे सामाजिक जबाबदारी होय अर्थात आय पी सेंटर हे एखाद्या शैक्षणिक वातावरणातील व्यावसायिक कार्यालय होत परंतु सामाजिक जबाबदारी जर त्यांच्या ध्येयधोरणाचा भाग असेल तर CSR निधी आणि इतर प्रकारच्या निधी प्राप्त करण्यासाठी ते योग्य होतात तसेच याद्वारे संयुक्त राष्ट्रसंघाच्या 2030 च्या सर्वंकष आणि शाश्वत विकासाच्या ध्येयधोरणाशी आय पी सेंटरच्या ध्येयधोरणाचा समन्वय साधला जातो तेव्हा सामाजिक जबाबदारीच्या तत्त्वामुळे समाजाच्या फायद्यासाठी आय पी सेंटर मोलाची भूमिका बजावू शकतील तेव्हा आयपी सेंटर चे कार्य केवळ पेटंट फाईल करणे आणि त्याचे व्यवसायीकरण करणे यापुरतेच मर्यादित नसून संस्थेच्या संशोधन कार्यांची सामाजिक जबाबदारी ही आय पी पॉलिसीमध्ये स्पष्टपणे नमूद केली जाऊ शकते याद्वारे विद्यापीठात चालणारे संशोधन कार्य समाजहिताचा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पूर्णत्वास नेले जाऊ शकेल तेव्हा आय पी पॉलिसी मध्ये कुठल्या बाबींचा समावेश होतो आता आपण पॉलिसी ची रचना पाहू आय पी पॉलिसी ची सुरुवात उद्देशपत्रिका द्वारे होते ज्यामध्ये उद्दिष्टे आणि इतर स्पष्टीकरणात्मक व्याख्या यांचा समावेश असतो जसे की कॉपीराइट म्हणजे काय पेटंटचे बौद्धिक संपदा हक्क म्हणजे काय तसेच आय पी पॉलिसीमध्ये विविध प्रकारच्या व्याख्या गोपनीय माहिती बौद्धिक संपदेच्या मालकी हक्काची तरतूद बौद्धिक संपदेवर कोणाचा अधिकार असेल यासंदर्भातील नोंदी इत्यादींचा समावेश असतो जिथे कॉपीराईटचा संबंध असेल तेथे संस्थेतील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी ज्यांनी शोध निर्मिती केली असेल त्यांच्याकडे कॉपीराईटचा मालकीहक्क असेल तर पेटेंटमान्यते वरचा मालकीहक्क संस्थेकडे असेल असे त्यात नमूद केलेले असू शकते तेव्हा संस्थेच्या उद्दिष्टे व ध्येय धोरणानुसार आय पी सेंटर च्या पॉलिसी ची रचना केलेली असते जेणेकरून बौद्धिक संपदेच्या निर्मिती व मालकी हक्काविषयी सुस्पष्ट धोरणे आखता येतील आय पी पॉलिसीमध्ये विद्यापीठातील प्रत्येक घटकाला बौद्धिक संपदेच्या मालकी हक्काविषयी स्पष्टपणे माहिती करून देणारी विधाने लिखित स्वरूपात असली पाहिजेत आय पी प्रशासन आपण आय पी व्यवस्थापन कशास म्हणतो आय पी व्यवस्थापन म्हणजे शोधांचे प्रकटीकरण कशा पद्धतीने मिळवायचे हे स्पष्टपणे नमूद करणे होय त्यासाठी एक आय पी समिती असते जी बौद्धिक संपदा संदर्भात विविध प्रकारचे निर्णय घेत असते जसे की बौद्धिक संपदेचे फायलिंग करण्यासाठी गुंतवणूक करणे शोधांचे संरक्षण स्थानिक पातळीवर करायचे की आंतरराष्ट्रीय पातळीवर करायचे याविषयी निर्णय घेणे इत्यादी आय पी समितीमध्ये संस्थेमधील प्राध्यापकांचा समावेश असतो आणि जेव्हा जेव्हा बौद्धिक संपदा शी संबंधित विषयावर निर्णय घेण्याची गरज असते तेव्हा ते एकत्र येत असतात शोधाच्या प्रकटीकरणा चे मूल्यमापन करणे सुद्धा आय पी सेंटरच्या प्रशासनिक कार्याचा भाग होय तसेच परदेशांमध्ये पेटंट अर्ज फाईल करणे ज्याला आपण PCT फायलिंग म्हणतो हेसुद्धा आय पी सेंटरच्या पॉलिसीचा भाग म्हणून नमूद केला पाहिजे त्याचबरोबर पुनरनोंदणी कन्वर्जन्स असाइनमेंट यांचाही अंतर्भाव आय पी पॉलिसीमध्ये करणे गरजेचे आहे यातील कन्वर्जन्स हा भाग बऱ्याच वेळा आय पी पॉलिसीमध्ये दुर्लक्षित राहतो बहुतांश वेळेला निकड म्हणून घाईघाईने पेटंटची नोंदणी तात्पुरत्या स्वरूपात केलेली असते परंतु 12 महिन्याच्या विहित कालावधी मध्ये संबंधित पेटंट ची कायम स्वरूपाची नोंदणी करणे शक्य असते तेव्हा अशा परिस्थितीमध्ये जर पेटंट तात्पुरत्या स्वरुपात फाईल केलेले असेल तर पेटंटयोग्यता शोध अहवालाच्या माध्यमातून त्या पेटंटचे कायमस्वरूपी फायलिंग करण्यासाठी कार्यवाही करण्याची तरतूद पॉलिसीमध्ये स्पष्टपणे नमूद केली जाणे आवश्यक आहे पेटंटयोग्यता शोध बौद्धिक संपदेच्या गुणवत्ता मूल्यमापनासाठी महत्त्वाचा असतो जर विद्यापीठांना आपल्या संशोधनाचे व्यवसायीकरण करण्यात अडचणी येत असतील तर त्याचे एक कारण म्हणजे बौद्धिक संपदा ची गुणवत्ता हेही असू शकते उद्योगक्षेत्राची बौद्धिक संपदा ची गुणवत्ता तपासण्याची चांगली क्षमता असते जर विद्यापीठातून विकसित होणाऱ्या बौद्धिक संपदेची गुणवत्ता उच्च दर्जाची नसेल किंवा उद्योगक्षेत्रांना असे वाटत असेल की पेटंटची व्यावसायिकदृष्ट्या अंमलबजावणी होऊ शकणार नाही किंवा इतर वेगळ्या प्रकारे त्याची अंमलबजावणी करता येऊ शकेल तर या परिस्थितीमध्ये उद्योगक्षेत्र विद्यापीठांसोबत भागीदारी करण्यास उत्सुक नसतात तेव्हा या सर्व कारणांसाठी पेटंट अशा पद्धतीने फाईल केले गेले पाहिजे की ज्याद्वारे शोधाची वैशिष्ट्ये प्रभावीपणे नमूद करता आली पाहिजेत यासाठी तात्पुरत्या स्वरूपात नोंदणी केलेल्या पेटंटचे कायम स्वरूपात रूपांतर करण्यापूर्वी पेटंटयोग्यता शोध अहवाल जारी करणे आवश्यक असते आय पी पॉलिसीमध्ये शोधांचे व्यवसायीकरण करण्यासंबंधीच्या धोरणांचा समावेश असला पाहिजे परवानाच्या माध्यमातून शोधाचे व्यवसायीकरण करता येऊ शकते त्याचा एक प्रकार म्हणजे ओपन लायसनसिंग होय सार्वजनिक निधी प्राप्त करणाऱ्या विद्यापीठांनी विशेष करून याचा विचार केला पाहिजे तसेच तंत्रज्ञान हस्तांतर करण्याच्या माध्यमातूनही व्यवसायीकरण केले जाऊ शकते त्याचबरोबर शोधाच्या प्रसाराच्या माध्यमातूनही त्याचे व्यवसायीकरण केले जावू शकते आय पी पॉलिसीमध्ये आणखी एका धोरणाचा समावेश केला पाहिजे ते म्हणजे नोंदी ठेवण्याचे कार्य होय बौद्धिक संपदा संदर्भातील नोंदी कशा पद्धतीने ठेवायच्या त्यांचा संग्रह कुठे करायचा आणि त्याचे व्यवस्थापन केंद्रीय पद्धतीने करायचे का यांचा समावेश आय पी पॉलिसी मध्ये करणे गरजेचे आहे गोपनीयता बौद्धिक संपदा संदर्भात बऱ्याच प्रमाणावरील माहिती गोपनीय ठेवणे आवश्यक असते तेव्हा प्रकटीकरण संबंधी थर्ड पार्टी संदर्भात एक धोरण ठरविणे आवश्यक असते नॉनडिस्क्लोजर करारांतर्गत संरक्षित केल्या गेलेल्या प्रकटीकरणा द्वारे पेटंट अवैधानिक ठरत नाही किंवा शोधाचे पेटंटसाठी आवश्यक असणारे नाविन्यत्व नष्ट होत नाही तेव्हा यासंबंधीची स्पष्ट नोंद गोपनीयता भागात केली पाहिजे पॉलिसीमध्ये महसुलाच्या विभागणी संदर्भात स्पष्ट विधान असले पाहिजे विद्यापीठे महसुलाच्या हिस्सा ची विभागणी करतात मात्र नफ्याच्या हिस्सा ची विभागणी वेगळ्या पद्धतीने केले जाते यामध्ये विद्यापीठाला प्राप्त झालेल्या महसुलातून पेटंट फायलिंग व्यवस्थापन आणि पुनरनोंदणी यावर झालेला खर्च वजा करून शिल्लक राहिलेल्या नफ्यातील हिस्सा ची विभागणी विद्यापीठातील संबंधित घटकां मध्ये केली जाते आय पी पॉलिसी संदर्भातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे अंमलबजावणी विषयक कार्य होय बौद्धिक संपदा संदर्भातील उल्लंघन खटला विषयात थर्ड पार्टीची भूमिका काय असेल हा खटला कशा पद्धतीने चालविला जाईल आणि वादावरील तोडगा कशा पद्धतीने काढला जाईल यासंबंधी च्या नोंदी आय पी पॉलिसीत करणे आवश्यक आहे बौद्धिक संपदा संदर्भात निर्माण होणाऱ्या वाद विषयांवर उपाययोजना करण्यासाठी आय पी पॉलिसी अंतर्गत रचना केलेली असणे आवश्यक आहे शैक्षणिक संस्थाद्वारा त्यांच्या ध्येयधोरणांचा भाग म्हणून संशोधन कार्याद्वारे निर्मित व विकसित होणाऱ्या बौद्धिक संपदा ना संरक्षित करणे गरजेचे असते त्यासाठी आय पी सेंटर नियमन करणारी संस्था म्हणून कार्य पार पाडते कोणत्या प्रकारच्या संशोधनांचे व्यवसायीकरण करायचे याचा निर्णय संस्थांना घ्यावा लागतो सामान्यतः मूलभूत संशोधनांचे व्यवसायीकरण केले जात नाही उपयोजित संशोधनांचे मात्र व्यवसायीकरण केले जाते अशा संशोधनाचा प्रसार करणे हे सुद्धा शोधांचे व्यवसायीकरण करण्याचा एक प्रकार आहे संशोधनाचे गुणात्मक आणि संख्यात्मक नियमन करण्याचे कार्य आय पी सेंटर द्वारा केले जाते तेव्हा आय पी सेंटर संशोधनाचे गुणात्मक आणि संख्यात्मक नियमन करणारी विद्यापीठातील एक अंतर्गत संस्था म्हणून कार्य करते कुठल्या प्रकारचे आय पी सेंटर स्थापन करायचे हे संस्थेअंतर्गत किती प्रमाणावर संशोधन कार्य चालणार आहे यावर अवलंबून असते आय पी सेंटर हे तीन प्रकारचे असतात एक म्हणजे संस्थाअंतर्गत स्थापन करण्यात आले आय पी सेंटर होय दुसऱ्या प्रकारचे आय पी सेंटर म्हणजे थर्ड पार्टी द्वारा चालविण्यात येणारे बहिर्गत आय पी सेंटर होय या प्रकारच्या आय पी सेंटर चे कार्यालय संस्थेमध्ये कार्यरत नसते तर ते पूर्णतः थर्ड पार्टी द्वारा संचलित केलेले असते आय पी सेंटर चा तिसरा प्रकार म्हणजे पहिल्या दोन प्रकारांचे मिश्रण होय या प्रकारच्या आय पी सेंटर चे एक छोटे कार्यालय संस्थेमध्ये कार्यरत असते परंतु त्याद्वारे पार पाडल्या जाणार या कार्याची व्याप्ती मर्यादित असते यातील काही कार्ये संस्थे मधील संशोधन समूहाद्वारे पार पाडले जातात तर काही कार्ये थर्ड पार्टी सेवा पुरवठादारां कडे वर्ग केली जातात असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटी टेक्नॉलॉजी मॅनेजर्स AUTM सार्वजनिक संशोधन संस्था द्वारा तंत्रज्ञानाचे हस्तांतर करण्याची चार कारणे नमूद करतात सार्वजनिक हितासाठी संशोधनाचे व्यवसायीकरण करणे तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाद्वारे तुम्हाला उच्च दर्जाच्या संशोधकांची नियुक्ती करणे त्यांना टिकवून ठेवणे आणि प्रोत्साहित करणे शक्य होते याद्वारे उद्योग क्षेत्रांशी जवळचे संबंध प्रस्थापित करणे शक्य होते आणि पुढील संशोधनासाठी महसुलाची निर्मिती करणे ही शक्य होते संस्थांनी तंत्रज्ञानाचे हस्तांतर का करायचे किंवा विद्यापीठांतर्गत आय पी सेंटरची स्थापना करण्याचे फायदे काय आहेत याची कारणे आपण पाहू याचे पहिले महत्वाचे कारण म्हणजे सार्वजनिक हिताची जोपासना करणे होय संशोधनाचे संरक्षण केले जाते आणि त्यास बाजारपेठां पर्यंत पोहोचविले जाते त्यामुळे विद्यापीठाच्या संशोधन कार्याअंतर्गत जी काही निर्मिती होते ती विद्यापीठा पुरतीच मर्यादित न राहता बाजारपेठेत नेली जाते आणि त्याद्वारे सार्वजनिक हित साधले जाते AUTM च्या मते तंत्रज्ञाना चे हस्तांतरण हा उच्च गुणवत्तेच्या संशोधन प्रक्रियेत संशोधकांना सम्मिलित करून घेण्याचा त्यांना टिकवून ठेवण्याचा आणि उच्च दर्जाच्या संशोधकांना त्यांच्या शोधासाठी बक्षीस देण्याचा एक उत्तम मार्ग होय तेव्हा संस्थेमध्ये तंत्रज्ञाना चे हस्तांतरण करण्याची संस्कृती रुजविली गेली असेल तर त्याचा फायदा उच्च दर्जाचे संशोधन निश्चिती करण्यासाठी होतो याद्वारे आपण गुणवत्तापूर्ण संशोधनातून विकसित होणाऱ्या उत्पादनांची निश्चिती करू शकतो त्यांचे संरक्षण करू शकतो त्यांचे व्यवसायीकरण करू शकतो आणि त्याद्वारे अर्जित होणाऱ्या उत्पन्नातील काही भाग संशोधकांना रॉयल्टी म्हणून वितरित करू शकतो परिणामी या पद्धतीच्या संस्कृतीमुळे विद्यापीठांना उच्च दर्जाचे संशोधक आकर्षित करणे शक्य होते असे मत AUTM व्यक्त करते विद्यापीठांद्वारा उद्योगक्षेत्रांशी जवळचे व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत विद्यापीठांनी आपल्या संशोधनांचे व्यवसायीकरण करण्यास सुरुवात केली आणि पेटंट द्वारे संरक्षित तंत्रज्ञानाची प्रसिद्धी करण्यास सुरुवात केली की उद्योगक्षेत्र विद्यापीठांसोबत संयुक्तपणे कार्य करण्यात रस दाखवितात याद्वारे महसुलाची निर्मिती होते ज्याचा वापर आय पी सेंटर कार्यक्षमपणे चालविण्यासाठी तसेच पुढील संशोधन गतिमान करण्यासाठी केला जाऊ शकतो आता आपण आयपी सेंटर च्या विविध प्रकारांची माहिती घेऊ एक परिपूर्ण व्यवसायिक आय पी सेंटर चालविण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक तज्ञांची मदत घेणे गरजेचे असते तुम्हाला विज्ञान क्षेत्रातील पार्श्वभूमी असणारे लोक वैज्ञानिक तसेच पेटंट संदर्भातील विविध कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी कायदेतज्ञ संशोधनाचे व्यवसायीकरण करण्यासाठी आणि त्याचे बाजारातील क्षमतांचे मूल्यमापन करण्यासाठी व्यवसाय व्यवस्थापक आणि पेटंट प्रतिनिधी अशा अनेक तज्ञांची मदत घ्यावी लागते थोडक्यात आय पी सेंटरच्या प्रभावी संचलनासाठी तुम्हाला चार क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची गरज असते विज्ञान क्षेत्र कायदा क्षेत्र व्यवस्थापन क्षेत्र आणि पेटंट प्रतिनिधी यासाठी तुम्हाला व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रातील पार्श्वभूमी असलेल्या एमबीए किंवा पदवीधर व्यक्तींची आवश्यकता असते तसेच कायदा आणि विज्ञान या क्षेत्रांशी परिचित असलेल्या व्यक्तींना तुम्ही पेटंट एटर्नी किंवा पेटंट प्रतिनिधी म्हणून नियुक्त करू शकता भारतातील बहुतांश सार्वजनिक निधी द्वारे संचलित विद्यापीठांमध्ये अंतर्गत आय पी सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे या सेंटरचे व्यवस्थापन विद्यापीठाच्या एकूण व्यवस्थापन अंतर्गत केले जाते एखाद्या बहिस्थ स्वतंत्र सेवा पुरवठादार किंवा कंपनी द्वारे विद्यापीठ किंवा संस्थांसाठी आय पी सेंटर संचालित केले जाते तर मिश्र प्रकाराचे आय पी एम सेंटर म्हणजे एक छोटेखानी कार्यालय असून कंपनी किंवा कायदेविषयक कंपनीशी संपर्क करून ते आपले कार्य पार पाडतात अंतर्गत आय पी सेंटर च्या स्थापनेसाठी संस्थांतर्गत संसाधने जसे की उपकरणे स्वतंत्र कक्ष कर्मचारी आणि इतर आवश्यक संसाधने पुरविणे गरज असते यासंबंधीची माहिती आपण मागच्या आठवड्यात घेतली आहे तर बहिस्त आणि मिश्र प्रकारच्या आय पी सेंटर साठी मर्यादित संसाधनांची आवश्यकता असते कारण त्यात काम करणारे व्यावसायिक तज्ञ विद्यापीठ परिक्षेत्राच्या बाहेरून आपले कार्य करीत असतात आता आपण आय पी सेंटर च्या खर्चा विषयी माहिती पाहू मागच्या आठवड्यामध्ये आपण हे पाहिले आहे की AUTM 2003 च्या अन्यूअल लायसनसिंग सर्वे च्या अंदाजानुसार एका औपचारिक प्रकटीकरणा साठी संशोधन कार्यक्रमांवर सुमारे दोन मिलियन डॉलरचा खर्च केला जातो प्राप्त झालेल्या माहिती च्या आधारे हा खर्च मोजला जातो आपण यापूर्वीच पाहिले आहे की संशोधन प्रक्रियेमध्ये संशोधनासाठी निश्चित असा निधी गुंतविणे आवश्यक असते हा अहवाल असे नमूद करतो की एका औपचारिक प्रकटीकरणा साठी सुमारे दोन मिलियन डॉलरचा खर्च येतो आणि या खर्चामध्ये प्रयोगशाळा उभारणी आणि संशोधका वरील वेतन खर्च यांचा समावेश होतो याचा परिणाम म्हणून एक औपचारिक प्रकटीकरण विकसित होते तर अमेरिकेमध्ये एक पेटंट फाईल करण्याचा खर्च सुमारे पाच मिलियन डॉलर्स आहे तर एका तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी किंवा परवाना करारासाठी सुमारे साडेआठ मिलीयन डॉलर्स खर्च येतो तेव्हा आपण पाहू शकतो की बौद्धिक संपदा निर्मिती आणि संरक्षण यावर किती मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते सर्वसाधारणपणे एका संस्थेकडे संशोधनाचे बजेट 100 मिलियन डॉलर असेल तर त्यातून पन्नास प्रकटीकरण वीस पेटंट अर्ज फाईल करणे आणि त्यातील अकरा किंवा बारा पेटंटचे परवाने उद्योगांसाठी देणे साध्य करता येऊ शकते यावरून हे आपल्या लक्षात येईल की या स्तरावर विद्यापीठांना कार्य करायचे असेल तर त्यांनी आय पी सेंटरमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे आवश्यक आहे कारण संशोधन प्रक्रिया त्यातून निर्मित शोध त्यांची पेटंट मान्यता व औद्योगिक करार या सर्व दीर्घकालीन प्रक्रिया आहेत त्यामुळे आय पी सेंटरमध्ये काही वर्षा करता गुंतवणूक करून नंतर त्यास बंद करणे व्यवहार्य नाही परवानाधारक उत्पादन तंत्रज्ञानाला बाजारयोग्य उत्पादनांमध्ये विकसित होण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागतो सहाजिकच संशोधनामध्ये केली गेलेली गुंतवणूक आणि त्यातून मिळणारे संभाव्य उत्पन्न यामध्ये खूप मोठा काळ जातो ज्या संस्था आयपी सेंटर स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवतात त्यांना त्याचे फायदे मिळविण्यासाठी बराच काळ जाऊ द्यावा लागतो हे संस्थांनी लक्षात घेतले पाहिजे आयपीसी किंवा आय पी सेंटर ना यशस्वीपणे परिणाम दाखविण्यासाठी सात ते दहा वर्षांचा कालावधी लागतो या कालावधीमध्ये विद्यापीठांना आय पी कार्यालयांचा खर्च भागविण्यासाठी त्यांचे स्वतःचे उत्पन्न सुरू होईपर्यंत आर्थिक सहाय्य करणे आवश्यक असते अंतर्गत आय पी सेंटर्सना पर्याय म्हणून बहिस्थ किंवा मिश्र प्रकारच्या आय पी सेंटरचा आपण विचार करू शकतो पेटंट फाईल करण्यासाठी आणि नवीन संशोधन संस्कृतीची सुरुवात करण्यासाठी संस्थेअंतर्गत आय पी सेंटर स्थापन करण्यासाठी करावी लागणारी मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूक व दीर्घ मुदतीचा कालावधी लक्षात घेता तात्पुरत्या स्वरूपातील चाचणी करण्यासाठी संस्थांनी आय पी क्षेत्रातील बहिस्त संस्थांचा पर्याय स्वीकारणे अधिक योग्य ठरेल या प्रक्रियेसाठी संस्थेअंतर्गत एक छोटेखानी कार्यालय सुरू करून त्याद्वारे थर्ड पार्टी सेवा पुरवठादार या प्रक्रियेतील बाकीचे घटक आणि विद्यापीठांमधील काही विभाग एकत्र येऊन एक सामायिक आय पी सेंटर स्थापन करू शकतात याद्वारे खर्चामध्ये मोठी बचत होऊ शकते अशा प्रकारचे एक केंद्र कोचीन विद्यापीठात आहे ज्यास IUCIPRS असे म्हणतात हे एक अंतर विद्यापीठ केंद्र आहे या केंद्राच्या माध्यमातून आय पी सेंटर स्थापन करण्यासाठी येणारा खर्च बऱ्याच प्रमाणावर कमी केला जाऊ शकतो तसेच सरकारी निधी पुरवठा माध्यमातून आय पी सेंटर स्थापन केले जाऊ शकतात जसे की जर CSIR च्या सर्व प्रयोगशाळांसाठी एक सामायिक आय पी सेंटर स्थापन केले तर त्याचा फायदा इतर सरकारी संशोधन संस्थांना होऊ शकतो आता हे आपल्या लक्षात आले असेल की बौद्धिक संपदा हक्क संशोधनाच्या परिणामांशी निगडित आहेत आणि संशोधनाचे परिणाम हे संशोधन प्रक्रियांशी संबंधित आहेत तेव्हा या परस्परसंबंधा कडे पाहिले असता आपल्याला एक विस्तृत प्रमाणावरील इनोव्हेशन इकोसिस्टीम दिसून येते अनेक लोकांसाठी इनोव्हेशन इकोसिस्टीम चे अनेक अर्थ असू शकतात परंतु सर्वसाधारणपणे यामध्ये सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांच्यातील परस्पर सहकार्याचा समावेश होतो आणि इनोव्हेशन किंवा नवोपक्रम या संकल्पने मध्येच सामूहिक कार्यप्रणालीचा निर्देश होतो नवोपक्रम किंवा इनोव्हेशन इकोसिस्टीम यांच्याशी संबंधित महत्त्वाचा भाग म्हणजे ज्ञानाचा प्रसार होय तेव्हा याची स्थापना करण्याचा कुठलाही मार्ग असला तरी त्याचे महत्त्वाचे कार्य म्हणजे अर्थकारणाच्या सर्व क्षेत्रामध्ये ज्ञानाचा प्रसार करणे होय याद्वारे केवळ संशोधन आणि विकास R D यावर केला जाणारा खर्च अपेक्षित नाही तर जीवनाच्या सर्व स्तरावरील आणि सर्व ज्ञानक्षेत्रांमध्ये ज्ञानाचा प्रसार करणे अपेक्षित आहे आय पी सेंटर इनोव्हेशन इकोसिस्टीम शी कशा प्रकारे संबंधित आहे आय पी सेंटरच्या माध्यमातून संशोधन प्रक्रियांचे मूल्यमापन आणि विकास साधला जाऊ शकतो आय पी सेंटरद्वारे नवशोध व नवोपक्रमाना चालना व प्रोत्साहन दिले जाऊ शकते नवशोध व नवोपक्रमाना कार्यान्वित करण्यासाठी आय पी आर एक महत्त्वाचे साधन आहे बौद्धिक संपदा शी संबंधित संस्था आय पी आर ला चालना देतात आणि त्याद्वारे नवशोध व नवोपक्रम घडून येण्याची अपेक्षा करतात आय पी आर च्या माध्यमातून संशोधन आणि नवोपक्रम कार्यक्रम समजून घेण्यास मदत होते आय पी सेंटरद्वारे इनोव्हेशन इकोसिस्टीम ला बळ दिले जाते आणि त्याद्वारे आपण ध्येयनिश्चित संशोधन कार्य पार पाडू शकतो कारण संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट सामाजिक आणि बाजारपेठांच्या गरजा पूर्ण करणे होय